मॉड्यूल २ च्या भाग 1 मध्ये असलेल्या पूर्वीच्या भागात अभियांत्रिकी कार्यक्रम त्यांचे नियामक आणि अधिकृतता तंत्रज्ञान त्यांची रचना आणि संचालन कसे करावे लागते आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये आपण समजून घेतली आपण या सर्व अडचणींवर आणि सर्व गोष्टींसाठी आग्रही का आहोत कोणताही एक विषय एकाकी पडता कामा नये काही कारणामुळे आपला शेवट अशा परिस्थितीत होतो की प्रत्येक विषय हा विद्याशाखेच्या एका सदस्याकडून एकाकीपणे रचला जातो अशा अनेक विषयांचा एक कार्यक्रम बनतो आणि या विषयांमधून आपल्याला काही परिणाम प्राप्त करणे अपेक्षित असते त्यामुळे प्रत्येक विषय महत्त्वाची भूमिका बजावत असतो तसेच बऱ्याच अंतर्गत संबंधित गोष्टी असतात ज्या जपल्या पाहिजेत अशा परस्पर संबंध आणि परस्परावलंबित्व यांचा विचार करूनच पूर्ण कार्यक्रमाची रचना केली पाहिजे या भाग २ चा मुख्य परिणाम म्हणजे विषयाची भूमिका समजून घेणे विद्यार्थ्यांची चांगली शिकवण सुलभ करण्यासाठी रचना करणे आता आपण शिकवण्याचे घटक पाहू हे मॉडेल फिंकच्या मॉडेलवर आधारित आहे संदर्भ भिन्न ठिकाणी प्रदान केला जाईल फिंकने असे सुचविले आहे की अध्यापनाचे चार घटक आहेत आणि आपण पाहू शकतो की एक रेषा वर्गातल्या परस्परसंवादाच्या प्रारंभाची सीमा दर्शवते उदाहरणार्थ विषयाचे ज्ञान आणि विषयाची रचना यांचा विचार विषय सुरू होण्यापूर्वीचा आहे तेथे थोडासा ओव्हरलॅप आहे आणि जेव्हा विषय प्रत्यक्षात कार्यरत असेल तेव्हा शिक्षक विद्यार्थी संवाद आणि विषय व्यवस्थापन हे घटक आहेत जे विषयाच्या संचालनादरम्यान प्रबळ बनतात विषय सुरू होण्यापूर्वी विषय आणि विषयाच्या रचनेबाबत ज्ञान तर असे मॉडेल विस्तृतपणे दिले गेले आहे यापैकी प्रत्येक घटक आपण पाहू अर्थातच विषय देण्याची पूर्वअट म्हणजे त्या विषयाचे ज्ञान होय शिक्षकाकडून अशी अपेक्षा आहे की तो जो विषय प्रत्यक्ष शिकवत आहे त्या विषयी त्याला चांगले ज्ञान असले पाहिजे आणि बहुतेक महाविद्यालयीन प्राध्यापकांचे या विषयावर चांगले प्रभुत्व आहे आणि वेळोवेळी हा विषय बदलत असल्यास आमच्याकडे संपूर्ण यंत्रणा उपलब्ध आहे जिथे प्राध्यापकांना प्रोत्साहित केले जाते की त्यांना आवश्यक असलेल्या नवीन ज्ञानासाठी त्यांनी काही अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये भाग घ्यावा आवश्यक असणाऱ्या विषयातील प्रावीण्य यावर आधारित सर्व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची निवड केली जाते परंतु त्यांना माहिती असते की प्राध्यापकांना प्रशिक्षणाचा फायदा होऊ शकतो ज्यात नवीन विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार केलेला असतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे विषयाचे ज्ञान हि एक पूर्वअट आहे परंतु हे ज्ञान विद्यार्थ्यांना शिकण्यास सुलभ करणे शिक्षकासाठी आवश्यक आहे सामान्यपणे कोणत्याही नवीन शिक्षकाला माहित नसलेले क्षेत्र म्हणजे शिक्षण कसे घडते कदाचित अनुभवातून त्याला काहीतरी समजले असेल परंतु त्यामध्ये त्याला औपचारिकपणे कधीही प्रशिक्षण दिले जात नाही आणि विशेषत सुरुवातीच्या विद्यार्थ्यांच्या गरजाः जेव्हा मी विषय शिकवण्यास सुरू करतो तेव्हा त्यांच्याकडे काही पूर्वतयारी संकल्पना आत्मसात असणे आवश्यक असते त्या नक्की काय आहेत आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या सध्याच्या विषयासाठी कसे तयार करतो या अशा गोष्टी आहेत ज्यायोगे सर्व शिक्षकांना फायदा होऊ शकेल विषयातील ज्ञान हे सहसा चांगले शिक्षण आणि शिकण्याची मोठी अडचण नसते तर आपण वेळोवेळी हे विषय देखील सर्व विद्याशाखांमध्ये श्रेणीसुधारित करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आधीच आयोजित केलेले कार्यक्रम उपलब्ध आहेत परंतु शिक्षकास विषयाचे चांगले ज्ञान आहे या समजातून आपण प्रारंभ करतो आजकाल अर्थातच आपल्याकडे विकीपीडिया आणि गुगल आहे आणि कोणतीही विषय बाब शिक्षकास सहज उपलब्ध आहे आता एक महत्त्वाचा पैलू येतो ज्याचा अर्थ शिक्षक विद्यार्थी संवाद हे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेल्या सर्व संवादांचा संदर्भ देते हे संवाद काय आहेत यामध्ये व्याख्यान शिक्षण मार्गदर्शन अग्रगण्य चर्चा ईमेलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे व्हॉट्सअँप वगैरे समाविष्ट आहे तर तेथे बरेच संवाद घडतात त्या सर्वांचा संदर्भ शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवाद आहे आणि मजेदार गोष्ट अशी आहे की जर आपण सर्व चांगल्या सरासरी किंवा निम्न दर्जा संस्था पाहिल्या तर हे कौशल्य आहे जे निकृष्ट ते उत्कृष्ट पर्यंत पूर्ण स्पेक्ट्रम चालवते दुर्दैवाने जर कोणी एखाद्या निकृष्ट शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास प्रारंभ करत असेल तर कसा तरी शिक्षक त्या पातळीवर कायम राहतो परंतु प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवादात सतत सुधारणा करू शकतो जरी तो सेवानिवृत्तीच्या अगदी जवळचा असला किंवा या प्रकरणातील कोणतीही व्यक्ती आयुष्यभर शिक्षक विद्यार्थ्यांच्या संवादाच्या बाबतीत सुधारत राहू शकते एकदा आपण हे मान्य केले पाहिजे की आपण शिक्षक विद्यार्थी संवादबाबत सतत शिकले आणि सुधारत राहिले पाहिजे विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त ठेवण्यात शिक्षकांचा सुसंवाद महत्वाची भूमिका बजावतो आपण सर्व या गोष्टींशी परिचित आहोत परंतु त्याकडे लक्ष वेधले पाहिजे आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांबरोबर संवाद वाढविण्यासाठी काही योजना आखल्या पाहिजेत विषय व्यवस्थापनः हे विषयात वेगवेगळ्या घटनांचे नियोजन आणि अंमलबजावणी संदर्भित आहे परंतु संस्था आणि विभाग स्तरावर किंवा कधीकधी विद्यापीठाद्वारे यावरील अनेक पैलूंचे नियोजन व परीक्षण केले जाते आपल्याकडे सामान्य शैक्षणिक क्रियांचे वेळापत्रक आहे विषय कधी सुरू होईल आपली व्याख्यान योजना केव्हा उपलब्ध होईल चाचण्या कधी घ्याव्यात किंवा कधी गृहपाठ द्यावेत संपूर्ण प्रक्रिया किंवा श्रेणी प्रधान होईपर्यंत घडणाऱ्या सर्व घटना सर्व साधारणपणे विद्यापीठाच्या चौकटीत किंवा संस्थात्मक चौकटीत नियोजित असतात तर ही फार मोठी समस्या नाही शिक्षकांनी विशेषत काही अतिरिक्त गोष्टी लक्षात घ्याव्यात जसे की गृहपाठ आणि चाचण्या मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल त्वरित अभिप्राय देणे जर वेळेत दिले तर विद्यार्थ्यांची अंतिम कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारण्याची शक्यता आहे आजकाल वेबसाइट्स आणि इंटरनेट द्वारे संवाद शिक्षकांना फारसा त्रास न देता विषय व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात आपण मूडल सारख्या काही प्रकारच्या शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा वापर केल्यास विषय व्यवस्थापनास अधिक सुलभ करणे शक्य आहे याचा अर्थ असा की आपण एखादा गृहपाठ पाठवू शकता स्वतंत्रपणे ईमेल न लिहिता किंवा प्रिंटआउट न घेता विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर टिप्पण्या पाठवू शकता इंटरनेट किंवा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम यात मोठ्या प्रमाणात सोय करू शकते आजकाल स्मार्टफोन वर्ग अभ्यासक्रमाबरोबरच विषय व्यवस्थापनाचा देखील अविभाज्य घटक बनत आहे विषय रचना शेवटचा घटक यात काय आहे यात विषयच्या अपेक्षित परिणाम लेखन यांचा समावेश आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विषयच्या शेवटी काय करणे अपेक्षित आहे हे स्पष्टपणे नमूद केले असले पाहिजे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या गोष्टींशी सुसंगत असणारी मूल्यमापन पद्धतीची रचना करणे हे मूल्यांकन विषय रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे यात दोन्ही फॉर्मेटिव्ह आणि समेटिव मूल्यांकन समाविष्ट आहेत विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयाचे अपेक्षित परिणाम मिळविण्यास सुलभ करण्याच्या स्वरुपाच्या मूल्यांकनासह निर्देशांचे नियोजन पुढील पायरी आहे तर विषय सुरू करण्यापूर्वी जर आपण आगाऊ ते केले असेल तर त्याला विषय रचना म्हणतात आता सद्य पद्धतींमध्ये येतांना बहुतेक प्राध्यापक विद्यार्थी म्हणून त्यांनी अनुभवलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करतात तर आपण काय करता आपण विशेषत प्रक्रियेचे अनुसरण करीत नाही परंतु आपल्याला समजत असलेली काही अंतर्भूत प्रक्रिया आहे आणि आपण आपली स्वतःची वैयक्तिक विषय फाइल तयार करण्यास प्रारंभ करता एका शिक्षकाची एक विषय फाईल इतर प्राध्यापकांच्या विषय फाईलच्या रचनेपेक्षा लक्षणीयरित्या भिन्न असू शकते बरेच शिक्षक कोणत्याही प्रमाणित प्रक्रियेचे पालन करीत नाहीत हे फील्ड सर्व्हेद्वारे दिसून आले आहे की विषय रचनेत शिक्षकांच्या अध्यापनात वारंवार येणार्या अडचणी सोडविण्याची आणि शिक्षणाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारण्याची क्षमता आहे बर्याच वेळा जरी आपण आपल्या विषय सामग्रीवरील प्रभुत्वाबद्दल फारसे चांगले नसाल किंवा विद्यार्थी शिक्षकांच्या परस्परसंवादाशी संबंधित काही मूलभूत मर्यादा असेल तरीही एक उत्तम विषय रचना यापैकी काही मर्यादा पार करू शकते आणि शिक्षणाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारेल आम्ही तुम्हाला काही विषय रचना प्रक्रियेचे अनुसरण करण्याची विनवणी करतो आम्ही या मॉड्यूलचा एक भाग म्हणून एक प्रक्रिया ऑफर करणार आहोत परंतु आपल्याला असे काहीतरी वेगळे करण्याची आवश्यकता आहे असे वाटत असल्यास कृपया पुढे जा परंतु काही प्रमाणित प्रक्रियेचे अनुसरण करा शिक्षकांना वारंवार कोणत्या समस्या उद्भवतात सर्वात महत्वाची बाब म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे म्हणजे जेव्हा ते वर्गात येतात तेव्हा आपण 5० 55 मिनिटात तुम्ही वर्गात काय सादर करीत आहात यावर त्यांचे लक्ष असते का आपण विद्यार्थ्याच्या कंटाळवाणेपणाच्या रुपात हे दुसर्या प्रकारे ठेवू शकता काही काळानंतर विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव मानसिकदृष्ट्या तुमच्या व्याख्यानातून बाहेर पडतो या अर्थाने तो शारीरिकरित्या वर्गात असतो परंतु शिक्षक जे बोलत आहे त्याचे अनुसरण करीत नाही आपण विद्यार्थ्याचे लक्ष गमावत जातो मी जे काही करतो त्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नसल्यास मी फळ्यावर कितीही चांगल्या प्रकारे लिहिले किंवा जे काही वाक्य मी वापरतो त्याचा परिणाम होत नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीत लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे विद्यार्थ्यांकडून स्वतचे गृह पाठाचे प्रश्न सोडवणे ही आणखी एक समस्या आहे काहीतरी करावे लागेल आणि आपण या समस्या सोडविण्यास सक्षम आहात की नाही हे देखील आपल्याला माहिती नाही किंवा आपण प्रयत्न करू इच्छित नाही त्या मर्यादेपर्यंत मी माझ्या शेजारच्या विद्यार्थ्यांकडून कॉपी करेन प्रत्येक वर्ग स्वतःची गतिशीलता तयार करतो कोणीतरी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधून ते व्हॉट्सअँप वर पाठवतो आणि नंतर इतर सर्व ते कॉपी करून गृहपाठ जमा करतात परंतु हा मुद्दा औपचारिकपणे सादर करण्याचा नाही गृहपाठात दिलेली प्रश्नोत्तरे सोडवणे हा विषय शिकण्याचा एक प्रमुख मार्ग आहे आणि आपण या विद्यार्थ्यांना जाणीव करुन दिली पाहिजे की त्यांनी यावर वेळ घालवावा याचा अर्थ असा की जेव्हा मी गृहपाठ सोडवितो तेव्हा मी संबंधित ज्ञानाचा वापर करतो जेवढे जास्त मी ज्ञानाचा वापर करेन तेवढे मी अधिक चांगले शिकू शकेन म्हणून जोपर्यंत मला जाणीव होत नाही की मला हा गृहपाठ स्वतः करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत मी आवश्यक प्रयत्न करणार नाही ही एक महत्त्वाची समस्या आहे आणि विषय रचनेमुळे या समस्यांना लक्षणीय उत्तर मिळू शकते आणखी एक महत्त्वाचा मुद्दाः बर्याच वेळा जर विद्यार्थ्यांनी वर्गात येण्यापूर्वी तयारी केली असेल तर मी माझ्या वर्गात अधिक चांगले शिकवू शकतो आणि मी चर्चा सुरू करू शकतो मी समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो किंवा वैयक्तिक समस्या सोडवू शकतो मी असे तेव्हा करू शकतो जेव्हा मी वर्गात येण्यापूर्वी माझ्या विद्यार्थ्यांना सामग्रीचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करू शकेन हे फार क्वचितच केले जाऊ शकते कारण विद्यार्थी वर्गात येताना असे विचार घेऊन येतो की जेव्हा वर्गात कोणत्याही प्रकारे शिकवले जाईल तेव्हा त्याने वर्गात येण्यापूर्वी वाचण्यात वेळ का घालविला पाहिजे वर्गापूर्वी विद्यार्थ्यांना कसे तयार करावे ही जगभरातील समस्या आहे काही विद्यापीठांमध्ये आणि काही कार्यक्रमांमध्ये ते अनिवार्य करतात विशेषत विधी महाविद्यालयात ते भरपूर वाचन करण्यास सांगतात आणि जे वाचले पाहिजे त्यापैकी काहीच वर्गात संबोधित केले जात नाही शिक्षक त्वरित त्यातील सामग्रीवर चर्चा सुरू करतात आणि जर विद्यार्थी तयार नसतील तर ते अंतिम श्रेणीत कमी पडतात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञान टिकून न राहणे शिक्षक समजावून सांगताना आपण समजून घेत आहोत असे दिसते परंतु काही काळानंतर आपण हे ज्ञान कोठेही वापरत नाही उदाहरणार्थ मी गृह पाठातील प्रश्न उत्तरे सोडवत नाही आणि मी सराव करीत नाही जेव्हा मी ज्ञान किंवा सराव करीत नाही हे ज्ञान हळूहळू स्मृती मधून विरळ होण्यास सुरवात होईल आणि ज्ञान टिकून राहणार नाही विषय रचनेत शिक्षकांना भेडसावणाऱ्या काही मुख्य समस्या आहेत आपण असे म्हणणार नाही की विषय रचना या सर्व समस्यांचे निराकरण करेल परंतु या समस्यांकडे लक्ष देण्याची मोठी क्षमता यात आहे जर आपण पद्धतशीर विषय रचना केली तर यापैकी बर्याच समस्यांचे निराकरण केले जाईल चला या परस्पर संबंध आकृत्याकडे किंवा परस्परावलंबनाच्या आकृत्याकडे पाहूया या संबंधांमध्ये कोणतीही निरपेक्षता नाही जर आपण थोडा जास्त वेळ घालवू शकता तर या घटकांना वेगळ्या प्रकारे पहा आणि थोडी वेगळी आकृती काढू शकता चला वेगवेगळे मुद्दे पाहू येथे आपण विषयाचे चार घटक पाहिले तर विषय ज्ञान विद्यार्थी शिक्षक संवाद विषय व्यवस्थापन आणि विषय रचना या चार घटकांना एकत्रितपणे विषय रचना किंवा इंस्ट्रक्शन डिझाइन म्हटले जाऊ शकते आणि यामुळे त्यांना वास्तविक सूचना मिळू शकते आपण श्रेणी देण्यापूर्वी निर्देश चाचण्या परीक्षा आणि गृहपाठ घेता विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले तर अपेक्षित परिणाम अधिक चांगल्या प्रकारे मिळाला असा आपण विचार करतो ही प्राप्ती विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांद्वारे मोजली जाते परंतु मूल्यांकन योग्य असेल तरच श्रेणी किंवा गुण अपेक्षित परिणामांच्या प्राप्तीचे प्रतिनिधित्व करतात जर मी खूप सोपा गृहपाठ दिला तर याचा अर्थ असा की प्रामुख्याने लक्षात ठेवण्याशी संबंधित आणि अगदी अंदाज लावण्यासारखे प्रश्न तर श्रेणी खरोखरच अपेक्षित परिणामांच्या प्राप्तीचे प्रतिनिधित्व करीत नाही जर विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे योग्य मूल्यांकन केले नाही तर दोन गोष्टी घडू शकतात मी मूल्यमापनात उदार होऊ शकते उदाहरणार्थ त्याने उत्तरेचा दहावा भाग योग्यप्रकारे लिहिला असेल तरी मी त्याला पाच पैकी पाच गुण देईन किंवा मी 5 पैकी 4 देईन किंवा कधीकधी मी मूल्यमापनात अगदी कठोर असू शकते दोन्ही मार्गांनी अपेक्षित ध्येय प्राप्ती वर परिणाम होतो मी कठोर असल्यास श्रेणी कमी होतील जर मी मूल्यमापनात उदारमतवादी असेन तर मी अधिक गुण देईन परंतु अधिक गुणांचा अर्थ असा नाही की अपेक्षित परिणामांची प्राप्ती झाली मग आणखी एक विलक्षण गोष्ट आहे जी अजूनही जगभरात घडते सहाय्यक कामगिरी एक सहाय्यित कार्यप्रदर्शन ज्यासह आपण सर्व परिचित आहोतः मी एक लहान प्रश्न पेढी तयार करते मी तुम्हाला 20 प्रश्न देतो ज्यापैकी 15 परीक्षेत विचारले जातील हे एका अर्थाने सहाय्यक कामगिरीचे उदाहरण आहे जेव्हा लोक परीक्षेच्या वेळी स्वत किंवा शिक्षकांद्वारे एकमेकांकडून कॉपी करतील तेव्हा मी त्याकडे दुसरे मार्ग पाहतो "अगं तुम्ही हे चुकीचं करत आहात तुम्ही चुकीचा अंदाज काढला आहे" विद्यार्थी परीक्षा देताना शिक्षक असे काही इशारे देतात आपण त्याला म्हटले जर ती 1 सहाय्य केलेली कार्यक्षमता पूर्णपणे अनुपस्थित असेल तर श्रेणी अपेक्षित निष्कर्षांच्या प्राप्तीचे प्रतिनिधित्व करेल तर जेव्हा मूल्यांकन योग्य असेल तेव्हाच परिणाम श्रेणी द्वारे दर्शविले जातात कोणतीही सहाय्य केलेली कार्यक्षमता नसते आणि आता श्रेणी आणि गुण केवळ आपल्या निर्देशांनुसार नव्हे तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांद्वारे देखील निश्चित केले जातात तो प्रयत्न कधी करतो हे त्याच्या मूल्यांकनाच्या समजावर अवलंबून असते आणि जेव्हा विद्यार्थ्याला असे वाटते की आव्हानांची एक योग्य पातळी आहे जर ते खूप अवघड असेल तर तो प्रयत्न करणार नाही जर ते खूप सोपे असेल तरीही तो प्रयत्न करणार नाही कधीकधी हे सर्व असूनही असे काही विषय असतात ज्यांच्यात कोणत्याही कारणास्तव मला रस नाही मी प्रेरित होत नाही तर या असंतोषाची कारणे शोधण्यासाठी शिक्षकास थोडा वेळ घालवावा लागेल जोपर्यंत आपण या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत विद्यार्थी योग्य प्रयत्न करणार नाहीत या प्रयत्नामुळे योग्य श्रेणी किंवा गुण मिळू शकतात विचाराधीन असलेल्या कोणत्याही विषयाचे पूर्वनिर्धारित परिणाम मिळाले की नाही यावरदेखील हे अवलंबून आहे विद्यार्थ्यास एखाद्या विषयासाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक गोष्टींचे ज्ञान आहे काय सर्व विद्यार्थ्यांकडे समान आकलनक्षमता नसते काही लोकांना निष्कर्षापर्यंत जाण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आणि काही लोक बर्याच वेगाने निष्कर्षाप्रत येऊ शकतात आपण ज्याला ही क्षमता म्हणाल बुद्ध्यांक किंवा इतर कोणत्याही लेबलद्वारे आपण बौद्धिक क्षमता ठरवू इच्छित आहात जर माझ्याकडे बुद्ध्यांक जास्त असेल तर मी अधिक चांगले प्रदर्शन करू शकेन हिरव्या रंगाच्या गोष्टी पहा त्या सर्व विषय रचना किंवा इंस्ट्रक्शन डिझाइनशी संबंधित आहेत हे असे नाते आहे ज्यास शिक्षकाने परिचित असले पाहिजे चांगल्या विषयाची वैशिष्ट्ये कोणती चांगले विषय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व संबंधित बौद्धिक आणि संवेदनशील पातळीवर आव्हान देतात याचा अर्थ असा की आपण खरोखर सर्व संबंधित बौद्धिक आणि भावनात्मक स्तर पहात असतो ते नवीन ज्ञानासह सक्रिय प्रतिबद्धता वापरतात आपण विषय रचनेद्वारे अशा प्रकारे स्वाध्यायाची योजना आखावी की विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळवण्यात सतत भाग घ्यावा लागेल चांगल्या विषयांना असे शिक्षक असतात जे विषयाबाबत उत्कट असतात किंवा विषय त्यांना आवडतात विद्यार्थ्यांची काळजी घेतात आणि शिकवतात आणि शिकतात चांगले शिक्षक विद्यार्थ्यांशी चांगले संवाद साधतात आणि आयसीटी साधनांचा वापर करून अभिप्राय मूल्यांकन आणि श्रेणी देण्याची चांगली प्रणाली वापरतात चांगले विषय असे अनुभव समाविष्ट करतात ज्यामुळे पीओ 6 ते पीओ 12 पर्यंत काही परिणामांची प्राप्ती होऊ शकते ज्यास व्यावसायिक परिणाम देखील म्हटले जाते कारण पूर्व युगीन विषय केवळ तांत्रिक सामग्रीवरच केंद्रित होते ज्यात संप्रेषण टीम वर्क निरंतर शिक्षण तंत्रज्ञानाचा समाजावर होणारा परिणाम इत्यादीशी संबंधित व्यावसायिक परिणामांचा अभाव होता तथापि प्रत्येक अभ्यासक्रम सर्व व्यावसायिक परिणामांवर लक्ष देणार नाही कमीतकमी त्यापैकी काहींना विषयाद्वारे संबोधित करणे आवश्यक आहे चौकट आणि प्रक्रियेची आवश्यकता आपण ओळखल्या गेलेल्या या सर्व गुंतागुंतीच्या संबंधांना कसे संबोधित करू शकतो नियमांची चौकट एनबीए आणि एआयसीटीई कडून देण्यात आली आहे अभ्यासक्रम विषयांमधील संबंध ओळखतो एनबीएने असे नमूद केले आहे की आम्हाला नमूद केलेला कार्यक्रम परिणाम आणि कार्यक्रम विशिष्ट परिणाम प्राप्त करणे आवश्यक आहे आपण हे सर्व कसे करू शकतो जेव्हा मी हे अंतर्ज्ञानाने करतो तेव्हा कदाचित सर्व तपशीलांकडे मी योग्यरित्या लक्ष देत नाही म्हणूनच आपल्याला चौकट आणि प्रक्रिया आवश्यक आहे शिकणे घाईघाईने होणार नाही तर विशिष्ट मोजण्यायोग्य परिणामासह एक प्रक्रिया वापरून विकसित केले जाईल याची खात्री करण्यासाठी आपल्याला प्रक्रिया आवश्यक आहेत इंस्ट्रक्शनल सिस्टम डिझाइन म्हणून ओळखल्या जाणार्या चौकटी शिक्षकांना मार्गदर्शक सूचना प्रदान करतात ज्याचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो ही फक्त मार्गदर्शक तत्त्वे आहेत आपल्याला हे एका विशिष्ट मार्गाने करावे लागेल असे म्हटले जाणार नाही हे मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते परंतु जर आपल्याला एक चौकट किंवा एक निर्देश आत्मक रचना मॉडेल आवडत नसेल तर आपण काहीतरी वेगळे निवडा आणि त्यानुसार आपला विषय रचना करा परंतु दुर्दैवाने अनेक प्राध्यापकांना असे वाटते की कोणत्याही चौकटीचा वापर प्रतिबंधात्मक आहे आणि शिक्षणाशी संबंधित स्वातंत्र्याशी प्रतिबंधित आहे कोणतीही चौकट जी सूचित करते बर्याच प्राध्यापकांची पहिली प्रतिक्रिया असते ते शिक्षण नाही शिक्षण म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अन्वेषण करणे यास आवश्यक असलेले संपूर्ण स्वातंत्र्य कधीकधी ते एखाद्या सबबीसारखे दिसेल आणि काहीवेळा असा ठाम विश्वास वाटेल की कोणतीही चौकट शिकवणे आणि शिकणे यांच्याजवळ येऊ देऊ नये चौकटी प्रत्यक्षात आपल्या कोणत्याही शैक्षणिक निर्णयावर प्रतिबंध आणत नाहीत आपल्या आवडीच्या चौकटीचे अनुसरण करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकणे सोपे करून अधिक चांगले कार्य करीत आहात विविध संदर्भात विकासित केलेले आणि वापर केलेले अनेक आयएसडी मॉडेल्स उपलब्ध आहेत या मॉड्यूलमध्ये आपण एडीडीई नावाचे आयएसडी मॉडेल वापरतो एडीडीई संक्षिप्त रुप म्हणजे विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन आणि आपण अँडरसन ब्लूम व्हिन्सेन्टीचे शिक्षण अध्यापन आणि मूल्यांकन या वर्गीकरणाचा वापर करतो तर मॉड्यूल 2 मधील आमची चौकट अँडरसन ब्लूम विन्सेन्टी वर्गीकरण आणि एडीडीई फ्रेमवर्कवर आधारित आहे एक स्वाध्याय म्हणून आपल्या विषयाची रचना करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचे वर्णन करावे अशी विनंती आम्ही आपल्याला करत आहोत आपण त्यातील पायऱ्यांचे अनुक्रम किंवा आकृतीच्या रूपात दर्शवू शकत असल्यास आम्ही आपला पर्याय देखील वापरू इच्छितो अशी चौकट नाही जी प्रत्येकाने पाळली पाहिजे आपण या विशिष्ट ईमेल आयडीवर प्रशिक्षकांसह आपण अनुसरण केलेली प्रक्रिया सामायिक करू शकत असल्यास आम्ही आपले आभार मानतो पुढील भागात आपण इंस्ट्रक्शनल सिस्टम डिझाइन मॉडेल्सचे स्वरूप आणि विशेषत ऍडी ची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू लक्ष दिल्याबद्दल आपले अनेक आभार